या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आणि या मॉड्यूलमध्ये आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायरची आणखी काही वैशिष्ट्ये पाहू आत्तापर्यंत आम्ही ऑपरेशनल एम्पलीफायरची काही वैशिष्ट्ये पाहिली आहेत ज्यात एक op amp च्या ब्लॉक आकृतीचा समावेश आहे आणि आम्ही इनपुट बायस करंट आणि इनपुट ऑफसेट करंटशी संबंधित एक समस्या देखील सोडवली आहे तर येथे आपण ऑपरेशनल एम्पलीफायरची आणखी काही वैशिष्ट्ये पाहू आणि ते या विशिष्ट मॉड्यूलचा शेवट असेल आणि मग आम्ही पुढील व्याख्यानात op amps चे सर्किट चालू ठेवू म्हणून जर तुम्ही पडद्यावर आलात जे आपण येथे पाहतो ते वास्तववादी सरलीकृत गृहितके आहे काही गृहितके आहेत जी वास्तववादी आहेत आणि आम्ही काहीतरी गृहीत धरू पहिला एक 0 इनपुट करंट आहे तर ते काय आहे तो करंट काढलेला आहे हेच आपण गृहीत धरत आहोत जोपर्यंत हे वास्तववादी आणि सरलीकृत गृहितक आहे पहिली गृहितक अशी आहे की इनपुट टर्मिनल्सपैकी जे इनव्हर्टिंग किंवा नॉन इनव्हर्टिंग आहे ते 0 आहे ही पहिली धारणा आहे इनपुट टर्मिनलपैकी कोणत्याहीद्वारे काढलेला करंट म्हणून जेव्हा आपण इनपुट टर्मिनलपैकी एक म्हणतो याचा अर्थ असा की जसे की आमच्याकडे दोन टर्मिनल आहेत इनव्हर्टींग टर्मिनल आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल आणि आमच्याकडे आउटपुट टर्मिनल देखील आहे आपण असे गृहीत धरत आहोत की इनव्हर्टिंग किंवा नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्सद्वारे काढलेला करंट 0 आहे प्रत्यक्षात इनपुट टर्मिनलद्वारे काढलेला करंट खूपच लहान आहे जो आपल्याला आता माहित आहे इनपुट बायस करंट इनपुट ऑफसेट करंट समजून घेताना आम्हाला माहित आहे की एक अतिशय लहान प्रवाह आहे जो इनव्हर्टिंग आणि नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल्समध्ये वाहतो जे मायक्रोअँप्स ते नॅनोअँप्सच्या क्रमाने आहे म्हणून 0 इनपुट करंटची धारणा वास्तववादी आहे Op amp मधील दुसरी आणि सर्वात महत्वाची संकल्पना म्हणजे वर्चुअल ग्राउंड वर्चुअल काय आहे वर्चुअल म्हणजे वास्तविक नाही तर ते काय आहे याचा अर्थ असा की इनपुट व्होल्टेज व्हीडी मध्ये नॉन इनव्हर्टिंग आणि इनव्हर्टिंग इनपुट टर्मिनल्स मधील फरक अनिवार्यपणे ० आहे हे स्पष्ट आहे कारण इनपुट व्होल्टेज काही व्होल्टचे असले तरीही मोठ्या ओपन लूपमुळे इनपुट टर्मिनलवर व्होल्टेज Vd चा फरक जवळजवळ 0 आहे तर विभेदक व्होल्टेज Vd काय समान असेल व्हीडी नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर व्ही आणि इन्व्हर्टिंग टर्मिनलवर V च्या बरोबरीचे असेल हे डिफरेंशियल व्होल्टेज आहे आम्ही असे गृहीत धरतो की विभेदक व्होल्टेज मूलतः 0 आहे जर हे मूलतः 0 असेल तर हे स्पष्ट आहे कारण इनपुट व्होल्टेज काही व्होल्टचे असले तरीही मोठ्या op amp लाभांमुळे व्होल्टेज Vd चा फरक नेहमी 0 असेल तर जर असे असेल तर आम्ही काय म्हणू शकतो अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की ऑपरेशनच्या रेखीय श्रेणी अंतर्गत दोन इनपुट टर्मिनल दरम्यान एक वर्चुअल शॉर्ट सर्किट आहे या अर्थाने की व्होल्टेज समान आहेत आणि इनपुट टर्मिनल्समधून ग्राउंड वर कोणताही प्रवाह नाही म्हणून जर मी एक सर्किट काढतो आणि जर मला येथे ग्राउंड असेल तर हे टर्मिनल वजा आणि प्लस आपण म्हणूया की हे V आहे हे Vआहे मग हे वर्चुअल ग्राउंड आहे कारण हे ग्राउंड आहे हेच आपल्याला आतापर्यंत समजले आहे कारण जर माझा फायदा वेगळा असेल तर माझ्याकडे इनपुट व्होल्टेजची भिन्न मूल्ये आणि वेगळी व्होल्टेज Vd असेल पण जर माझा गेन लाभ इनफाईनाईट अनंत असेल तर व्हीडी 0 असेल आणि जर Vd 0 असेल तर याचा अर्थ असा की माझा न शोधणारा टर्मिनल इन्व्हर्टिंग टर्मिनल सारखाच आहे जर इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड केले गेले आहे आणि नॉन इनव्हर्टिंग देखील ग्राउंड केले गेले आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही op amp च्या दोन टोकांना किंवा op amp च्या दोन इनपुट टर्मिनल्सला अक्षरशः इनफाईनाईट गेन कमी करत आहोत असे दिसते तर हे सर्किट आहे जसे आपण येथे पाहू शकता इनव्हर्टिंग नॉन इनव्हर्टिंग हे Rf आहे हे R1 आहे हे करंट आहे ग्राउंड आहे आता आम्ही काय म्हणत आहोत की हे विशिष्ट टर्मिनल वर्चुअल ग्राउंडच्या संकल्पनेमुळे या टर्मिनलसारखेच असेल हे सर्किट आहे तर एक वर्चुअल शॉर्ट आहे आता नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड केले असल्यास व्हर्च्युअल शॉर्टच्या संकल्पनेद्वारे इन्व्हर्टिंग टर्मिनल देखील ग्राउंड च्या क्षमतेवर आहे जरी इनव्हर्टिंग टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान कोणतेही भौतिक कनेक्शन नाही जर तुम्ही बघू शकत असाल तर असे काही भौतिक कनेक्शन संबंध आहे का बरोबर नाही येथे कोणतेही भौतिक कनेक्शन किंवा वायर नाही जे इनव्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जोडत आहे तर आता जर नॉन इनव्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड असेल मग वर्चुअल ग्राउंडच्या संकल्पनेद्वारे इनव्हर्टिंग टर्मिनल देखील ग्राउंड च्या क्षमतेवर आहे जरी इनव्हर्टिंग टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान कोणतेही भौतिक कनेक्शन नाही इनव्हर्टिंग टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान कोणतेही भौतिक कनेक्शन नसल्यामुळे याला वर्चुअल ग्राउंड देखील म्हणतात अशाप्रकारे आम्ही वास्तविकपणे असे गृहीत धरू शकतो की op amp च्या नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवरील व्होल्टेज इनव्हर्टिंग टर्मिनलवरील व्होल्टेजच्या बरोबरीचे आहे कारण Vd हे 0 असेल आणि याचा अर्थ Vnon inverting आणि Vinverting voltages समान आहेत समजा हे X आहे हे X देखील आहे आणि Vd काहीही नाही पण V V आहे जे X X म्हणजेच समान मूल्य आहे म्हणून हे 0 तर उत्तर 0 आहे जर हे 0 वर असेल याचा अर्थ मी असे मानत आहे की V आणि V जोडलेले आहेत जर V ग्राउंड केले असेल तर V व्हर्च्युअल ग्राउंडवर देखील ग्राउंड केले जाईल ही वर्चुअल ग्राउंडची संकल्पना आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही वास्तविकपणे असे गृहीत धरू शकतो की ऑपरेशनल अॅम्प्लीफायरच्या नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवरील व्होल्टेज इनव्हर्टिंग टर्मिनलवरील व्होल्टेजच्या बरोबरीचे आहे तर हे वर्चुअल ग्राउंड आहे आता मला आशा आहे की तुम्ही लोक वर्चुअल ग्राउंड चा अर्थ काय ते समजू शकाल तर आपण इतर काही वैशिष्ट्ये पाहूया चला ऑपरेशनल एम्पलीफायरची इतर वैशिष्ट्ये पाहूया डिफरेंशियल मोड गेन प्रारंभ तर डिफरेंशियल मोड गेन म्हणजे काय डिफरेंशियल मोड गेन Ad द्वारे दिले जाते गेन डिफरेंशियल मोडमध्ये आहे म्हणूनच तो d आहे मग आपल्याकडे डिफरेंशियल मोड गेनसाठी Ad चिन्ह आहे हे काय आहे हा एक घटक आहे ज्याद्वारे दोन इनपुट सिग्नलमधील फरक op amp द्वारे वाढविला जातो तर जर माझा Vo Ad च्या बरोबरीचा असेल मग Ad हा लाभ आहे ज्याद्वारे डिफरेंशियल एम्पलीफाय दोन इनपुट सिग्नलमधील फरक वाढवतो आणि त्याला डिफरेंशियल मोड गेन असेही म्हणतात म्हणजे माझ्याकडे Vo असल्यास मी तेच समीकरण लिहित आहे Ad या प्रकरणात V1 हे 2 व्होल्ट आहे V2 हे 1 व्होल्ट आहे मग माझा Vo काहीही नाही Ad ती Ad1 आहे आणि माझी Ad काय आहे Ad च्या मूल्याचा गेन काहीही असो माझा फरक व्होल्टेज त्या विशिष्ट गेन ने वाढवला जाईल आणि म्हणूनच जाहिरातीला डिफरेंशियल मोड गेन म्हणतात तर आता आम्हाला माहित आहे की डिफरेंशियल मोड गेनचा अर्थ काय आहे संकल्पना खरोखर सोप्या आहेत जर आपण खरोखर विचार करत असाल की आपण काय पहात आहोत हे काही समीकरणे आहेत जी समजून घेणे इतके सोपे आहे म्हणून जेव्हा आपण डिफरेंशियल मोड गेनबद्दल बोलता तुम्ही सहज पाहू शकता हा व्होल्टेजचा फरक आहे आणि आम्ही डिफरेंशियल व्होल्टेज वाढवत आहोत आणि म्हणूनच त्याला डिफरेंशियल मोड गेन म्हणतात तर आता आपण आणखी एक संकल्पना पाहू जी सामान्य मोड गेन आहे म्हणून जेव्हा आपण सामान्य मोड गेन पाहतो डिफरेंशियल मोड गेनच्या तुलनेत तुम्हाला थोडा फरक दिसेल म्हणून जर तुम्हाला स्लाइडवर सामान्य मोड लाभ दिसला आम्ही काय पाहतो की हा एक घटक आहे ज्याद्वारे सामान्य मोड इनपुट व्होल्टेज Op amp द्वारे वाढविला जातो हा शब्द खूप महत्वाचा आहे सामान्य मोड इनपुट व्होल्टेज ऑपरेशन एम्पलीफायरद्वारे वाढवले जाते तर याचा अर्थ काय जर आम्ही दोन इनपुट व्होल्टेज लागू केले जे सर्व समान डिफरेंशियल एम्पलीफायरसाठी आहेत जे सर्व बाबतीत समान आहेत नंतर V1 V2 तर हे आम्हाला Vo Ad देईल मी V1 V2 लावत आहे असे जर मी म्हणतो म्हणूनच टर्मिनलच्या इनपुटवर व्होल्टेज समान आहे याचा अर्थ असा की माझा Vo काहीही नाही तर Ad0 किंवा Vo हे काहीच नाही 0 कारण V1 V2 योग्य कारण V1 V2 आउटपुट व्होल्टेज 0 असेल आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत की जर आम्ही दोन इनपुट व्होल्टेज लागू केले जे सर्व बाबतीत समान आहेत डिफरेंशियल एम्पलीफायर तर माझे आउटपुट व्होल्टेज 0 असणे आवश्यक आहे परंतु व्यावहारिक डिफरेंशियल एम्पलीफायरचे आउटपुट व्होल्टेज केवळ फरक व्होल्टेजवर अवलंबून नाही तर आपण पहात असलेल्या दोन इनपुटच्या सरासरी सामान्य मोड पातळीवर देखील अवलंबून असते जे आहे दोन इनपुट सिग्नलची सरासरी निम्न पातळी आणि त्याला सामान्य मोड सिग्नल म्हणतात जे Vc द्वारे दर्शविले जाते तर मला सामान्य मोड सिग्नल म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असल्यास हे V1V22 च्या सरासरीशिवाय काहीच नाही व्यावहारिकदृष्ट्या डिफरेंशियल एम्पलीफायर सामान्य मोड सिग्नलच्या प्रमाणात आउटपुट व्होल्टेज तयार करतो आउटपुट तयार करण्यासाठी तो सामान्य मोड सिग्नल वाढवतो तो गेन Acm द्वारे दर्शविलेल्या डिफरेंशियल एम्पलीफायरचा सामान्य मोड गेन म्हणतात तर याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जेव्हा आपण अॅम्प्लीफायर घेतो आणि जेव्हा आम्ही सर्किटमध्ये एम्पलीफायर घालतो मग आपण पाहू शकतो की आउटपुट व्होल्टेज अशा सामान्य मोड सिग्नलच्या प्रमाणात आहे तर हे Vc च्या प्रमाणात देखील आहे आणि या Vc ला वाढवणाऱ्या गेन ला सामान्य मोड गेन म्हणतात एकतर Acm किंवा Ac सामान्य मोड गेन दर्शवते हे सामान्य मोड व्होल्टेज आहे Vc किंवा Vcm तर आता आपण हे वाक्य पुन्हा एकदा वाचूया आणि त्याचा अर्थ काय आहे ते आपल्याला समजेल व्यावहारिकदृष्ट्या डिफरेंशियल एम्पलीफायर सामान्य मोड सिग्नलच्या प्रमाणात आउटपुट व्होल्टेज तयार करतो गेन ज्याने तो वाढवतो तो आउटपुट तयार करण्यासाठी सामान्य मोड सिग्नल आहे याला सामान्य मोड गेन Acm असे म्हणतात तर आता माझा Vo केवळ जाहिरातीवर अवलंबून नाही तर V1 V2 टर्मवर देखील अवलंबून असेल Vd देखील Acm आणि Vcm वर अवलंबून असेल आता हे कॉमन मोड गेन आणि कॉमन मोड व्होल्टेजवर अवलंबून असेल तर आउटपुट व्होल्टेजसाठी माझे नवीन सूत्र असेल Ad Vd Acm Vcm तर या विशिष्ट प्रकरणात मी या सामान्य मोड सिग्नलचा वापर करेन मी सामान्य मोड गेन डिफरेंशियल गेन प्राप्त करीन एक अतिशय महत्वाची मालमत्ता समजून घेण्यासाठी ज्याला सामान्य मोड नकार गुणोत्तर म्हणतात ऑपरेशनल अॅम्प्लीफायरसाठी एक अतिशय महत्वाची संज्ञा कॉमन मोड सिग्नल नाकारण्याची डिफरेंशियल एम्पलीफायरची क्षमता कॉमन मोड रिजेक्शन रेशो नावाच्या गुणोत्तराने व्यक्त केली जाते कारण आम्हाला सामान्य मोड सिग्नलची आवश्यकता नाही आम्हाला फक्त डिफरेंशियल सिग्नलची आवश्यकता आहे AdVd हेच आपल्याला आवश्यक आहे या समीकरणात पहा आम्ही काय लिहिले आहे AdVd AcmVcm Vo याच्या बरोबरीचे आहे प्रत्यक्षात आम्हाला सामान्य मोड सिग्नल नको आहेत आम्हाला फक्त डिफरेंशियल सिग्नल हवे आहेत तर जर मला गुणोत्तर माहित असेल मग डिफरेंशियल एम्पलीफायर CMRR नावाच्या गुणोत्तराने सामान्य मोड सिग्नल नाकारू शकतो सामान्य मोड नाकारण्याचे प्रमाण ते ।AdAcm। द्वारे दिले जाते डिफरेंशियल गेन सामान्य मोड गेनने विभाजित तर आदर्शपणे सामान्य मोड व्होल्टेज 0 आहे आदर्शपणे सामान्य मोड व्होल्टेज तेथे नसावे तर आदर्शपणे Acm 0 असावे जर Acm 0 असेल तर CMRR वगळता काहीही नसेल नंतर आदर्शपणे सामान्य मोड व्होल्टेज वाढ 0 आहे म्हणून CMRR चे आदर्श मूल्य इनफाईनाईट आहे पण व्यावहारिक डिफरेंशियल एम्पलीफायर साठी Ad मोठी आहे Acm लहान आहे आणि Ad मोठी असावी Acm लहान असावी म्हणून CMRR चे मूल्य देखील खूप मोठे आहे तर व्यावहारिकपणे आपल्याकडे 0 च्या बरोबरीने Acm असू शकत नाही व्यावहारिकदृष्ट्या हे शक्य नाही परंतु Acm 0 च्या जवळ असू शकते मग Acm 0 च्या जवळ असेल तर आपण 0 001 म्हणूया मग काय होईल माझे CMRR खूप जास्त असेल पण इनफाईनाईट नाही तर CMRR अनेक वेळा डेसिबलमध्ये व्यक्त केले जाते आणि CMRR 20 log AdAcm शिवाय काहीच नाही हे एक मूल्य आहे जे आपण डेसिबलमध्ये व्यक्त करतो तर आता जर Vo AdVdAcmVcm जर मी AdVd सामान्य म्हणून घेतले तर शेवटी मला एक समीकरण मिळेल जे यासारखे आहे हे समीकरण स्पष्ट करते की CMRR व्यावहारिकदृष्ट्या खूप मोठे आहे जरी Vc आणि Vd दोन्ही घटक उपस्थित आहेत आपण पाहू शकता की Vd आणि Vc उपस्थित आहेत तरीही हे CMRR खूप मोठे आहे आउटपुट मुख्यतः फक्त भिन्न सिग्नलच्या प्रमाणात असते आणि सामान्य मोड घटक मोठ्या प्रमाणात नाकारला जातो आता CMRR बद्दल जे काही सांगितले गेले आहे ते समजून घेण्यासाठी आम्हाला काही समस्या सोडवाव्या लागतील मग CMRR किती महत्वाचे आहे हे आपल्याला समजेल तर आपण एक एक्सरसाइज करू आणि तो एक्सरसाइज आहे आम्हाला डिफरेंशियल एम्पलीफायरचे आउटपुट व्होल्टेज निश्चित करावे लागेल तर काय म्हटले आहे की तुम्ही डिफरेंशियल एम्पलीफायरचे आउटपुट व्होल्टेज निर्धारित करता तर Vo AdVd AcmVcm आम्हाला हे सूत्र माहित आहे आता आम्हाला इनपुट व्होल्टेज देण्यात आले आहेत हे इनपुट व्होल्टेज 1 इनपुट व्होल्टेज 2 आहे म्हणून हे दिले जाते की V1 हे 300 मायक्रोव्होल्ट आहे आणि V2 हे 240 मायक्रोव्होल्ट आहे एम्पलीफायरचा डिफरेंशियल गेन 5000 आहे म्हणून आम्हाला माहित आहे की Ad देखील 5000 म्हणून दिली जाते आता CMRR च्या मूल्यासाठी तर दोन मूल्ये आहेत जी आपल्याला मोजावी लागतात पहिले मूल्य CMRR 100 च्या बरोबरीने दिले जाते दुसरे मूल्य दिले जाते कारण CMRR 10 पर्यंत 5 पर्यंत वाढते म्हणून पहिल्यामध्ये CMRR बरोबर 100 Vd म्हणजे काय Vd V1 V2 तर आम्ही V1 आणि V2 ची जागा घेऊ आम्हाला Vd मिळते जे सुमारे 60 मायक्रोव्होल्ट आहे Vc म्हणजे काय Vc आहे V1V22 आम्ही पर्याय 3002002 आम्हाला 270 मायक्रोव्होल्ट मिळतात CMRR म्हणजे काय CMRR AdAcm आहे म्हणून आमच्याकडे 100 साठी CMRR आहे जाहिरात 5000 आहे येथून Acm चे मूल्य काय आहे आम्हाला Acm समान 50 मिळेल आता आम्हाला काय माहित आहे आम्हाला Vd माहित आहे आम्हाला Vcm माहित आहे आम्हाला Acm माहित आहे आम्हाला Vc 313 5 millivolts मिळतात आता आपण CMRR 105 च्या बरोबरीने समान गणना करू जेव्हा CMRR 105 च्या बरोबरीचे असेल तर उत्तर काय आहे तर CMRR 105 च्या बरोबरीसाठी Acm समान आहे CMRR AdAcm च्या बरोबरीचे आहे म्हणून Acm 0 05 जर मी या समीकरणात हे मूल्य पुन्हा बदलले तर गोष्टी समान राहतील फक्त CMRR 105 आहे त्यामुळे Acm बदलेल या प्रकरणात जेव्हा मी मूल्य बदलतो हे नवीन मूल्य आहे 0 05 हे मागील उदाहरणाप्रमाणेच मूल्य आहे तर आपल्याकडे जे आहे ते करा आमचे मूल्य 300 0135 मिलीव्होल्ट आहे येथे मूल्य काय होते 313 5 मिलीव्होल्ट येथे आपल्याकडे 300 0135 मिलीव्होल्ट आहेत आता आपण पाहिले तर आदर्शतः Acm हे 0 असणे आवश्यक आहे आणि आउटपुट फक्त AdVd च्या बरोबरीचे असावे म्हणून जर मी फक्त असे म्हणतो आदर्शतः AcmVcm ही संज्ञा तेथे नसावी आणि Vo फक्त AdVd शिवाय काहीही नसावे ही आदर्श परिस्थिती आहे आपण हे पाहू की जेव्हा आपण 100 च्या बरोबरीने CMRR वापरतो आम्हाला मिळालेले आउटपुट व्होल्टेज 313 5 होते आउटपुट व्होल्टेज 300 मिलिव्होल्टच्या जवळ असावे परंतु जेव्हा मी CMRR वापरतो 10 ते 5 पर्यंत वाढवतो उत्पादन 300 0135 होते जे 300 मिलीव्होल्टच्या जवळ आहे याचा अर्थ आम्ही हे पाहू शकतो की जर मी CMRR वाढवत राहिलो तर आउटपुट माझ्या आदर्श मूल्याच्या जवळ आहे म्हणून या विशिष्ट मॉड्यूलसाठी आम्ही आता येथे थांबू तुम्हाला CMRR कसे वापरावे हे माहित आहे आणि सामान्य मोड गेन काय आहे विभेदक लाभ काय आहे सामान्य मोड व्होल्टेज म्हणजे काय डिफरेंशियल मोड व्होल्टेज म्हणजे काय आम्ही एक उदाहरण पाहिले आहे आता जर कोणी तुम्हाला परीक्षेत किंवा जीवनात विचारेल की CMRR काय असावे ते उच्च असावे ते कमी असावे तुम्ही सहज उत्तर देऊ शकता CMRR हे एक सामान्य मोड नकार रेशन आहे आणि ते कॉमन मोड गेन द्वारे डिफरेंशियल गेन ने दिले जाते आणि CMRR अत्यंत उच्च मानला जातो कारण आम्हाला कोणत्याही सामान्य मोड सिग्नलची आवश्यकता नसते आपण असेही म्हणू शकता की सामान्य मोड सिग्नल कमी असल्यास माझे CMRR अत्यंत उच्च असेल जर माझा CMRR जास्त असेल आउटपुट व्होल्टेज माझ्या वास्तववादी किंवा आदर्श मूल्याच्या जवळ असेल जे Vo Ad आहे Vd कारण प्रत्यक्षात Vo AdVdAcmVcm पण आदर्शतः Vo AdVd असेल म्हणून जर मला व्यावहारिक परिस्थितीत AcmVcm चा विचार करायचा नसेल तर मी फक्त AcmVcm कडे दुर्लक्ष करू शकत नाही तर अशा परिस्थितीत जर CMRR खूप जास्त असेल तर माझे आउटपुट व्होल्टेज माझ्या आदर्श व्होल्टेजच्या जवळ असेल आणि अशा प्रकारे CMRR चे महत्त्व चित्रात येते तर आता तुम्हाला CMRR कसे वापरावे हे माहित आहे तुम्हालाही हे कसे वापरावे हे माहीत असेल कारण हे एक डिफरेंशियल एम्पलीफायरच्या पॅरामीटर्सपैकी एक आहे किंवा ऑपरेशनल अॅम्प्लीफायरचे वास्तववादी पॅरामीटर आहे व्हर्च्युअल शॉर्ट काय आहे हेही तुम्ही पाहिले आहे खूप महत्वाचे पॅरामीटर व्हर्च्युअल शॉर्ट आता पुढील मॉड्यूलमध्ये आम्ही ऑपरेशनल एम्पलीफायरचे आणखी काही पॅरामीटर्स पाहू तोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा वाचा मी जे काही शिकवले आहे आणि मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटू बाय